नमस्कार आणि आज आपण प्लेन ला लंब असलेल्या भार रेषेबद्दल चर्चा करणार आहोत बोल्ट केलेले जॉइंट म्हणजे जेव्हा प्लेन मधून बाहेर लोड केले जाते तेव्हा बोल्टवर कशी प्रतिक्रिया होते चित्रात येईल की आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक बोल्टमध्ये आपण हे जाणून घ्या की लोडच्या या इसेंट्रीसिटी मुळे मोमेंट बोल्ड ग्रुप मध्ये येईल तसेच थेट फोर्स येईल कारण ती प्लेन लोडिंगच्या बाहेर आहे म्हणूनच येथे जर आपण पाहतो की 2 प्रकारचे स्ट्रेस विकसित होतील एक म्हणजे थेट भारामुळे होणारा शिअर स्ट्रेस आणि दुसरा म्हणजे टेन्साईल स्ट्रेस जर आपण आकृती काढली तर उदाहरणार्थ एक बोल्ट गट जोडलेला आहे असे समजा उदाहरणार्थ विशिष्ट कंसासह हे येथे जोडलेले आहे आणि आपल्या कडे येथे बोल्ट गट आहे वेगवेगळ्या स्थानांवर आता परिमाण P चा भार e च्या अंतरावर कार्य करत आहे म्हणून मोमेंट मुळात P गुणिले e हा मोमेंट दिसून येईल आणि या P मुळे शिअर स्ट्रेस या दिशेने विकसित होईल आणि या मोमेंट मुळे आणखी एक टेन्साईल फोर्स विकसित होईल फोर्स या दिशेने येईल आणि आपल्या ला माहित आहे की ही टेन्साईल फोर्स या वरच्या भागावर असेल आणि तळाच्या भागात कंप्रेसिव्ह फोर्स असेल जर आपण स्ट्रेस ची आकृती काढली तर हे अशा प्रकारे विकसित होईल जे असे असू शकते आता कुठे होईल रोटेशनच्या रेषेच्या केंद्राचे केंद्र असावे म्हणजे न्यूट्रल अक्ष म्हणजे भिन्न आहेत न्यूट्रल अक्ष शोधण्यासाठी मत कारण ते सिगीवर नसेल बोल्ट गट याचे कारण हा भाग म्हणजे या बोल्टचा अर्थ वरच्या बाजूला पडलेला बोल्ट आहे न्यूट्रल अक्ष टेन्शन मध्ये असेल परंतु जर आपण पाहिले तर या भागात हा भाग कंस असेल हे काढा म्हणजे कंस आकुंचन घेणार आहे जेणेकरून ते आकुंचनाचे प्रमाण वाढवतील या दिशेने बोल्टच्या शक्तीच्या तुलनेत टेन्शन म्हणून प्रचंड फोर्स असेल परिभ्रमण केंद्र हे गुरुत्वाकर्षणाच्या मध्यबिंदूवर असू शकत नाही येथे मध्यबिंदूच्या काही प्रमाणात खाली असले तरी ते कुठे आहे हे कसे शोधायचे आणखी एक मत आले आहे की ते बोल्टच्या तळाशी असू शकते परंतु हे देखील खरे नाही कारण कंसातील तळाशी आणि टेन्शन पूर्णपणे नाही म्हणून जर ते परिपूर्ण नसेल तर आपण विचार करू शकत नाही की हे सर्व कॉम्पलीमेन्टस आहे टेन्शन मुळे बोल्ट चालवले जाणार आहेत हे देखील व्यवहार्य नाही असे काय समोर आले आहे की आपल्याला प्रत्यक्षात काही चाचणी आणि त्रुटी करण्याची आवश्यकता आहे चाचणी आणि त्रुटी म्हणजे चाचणी आणि त्रुटीद्वारे ते कुठे असू शकते हे आपल्याला शोधावे लागेल विश्लेषण आपण शोधू शकतो अन्यथा एक मत आहे ज्याचा आपण दूरवरून विचार करू शकतो h भागिले 7 जेथे h ही सर्वात वरच्या कंसापासूनची उंची आहे सर्वात वरची योजना सर्वात वरची बोल्ट स्थिती म्हणजे हे बरोबर असेल तर हे जर मला तेथे बोल्ट दिसले तर मी पुन्हा एकदा रेखाटत आहे उदाहरणार्थ हे म्हणा हे खांब आहेत माफ करा मी दुसऱ्या पानावर जात आहे हा कंस आहे आणि जर आपल्या कडे असेल तर जर या टेन्शन आपल्यास एक कंस जोडलेला असेल आणि बोल्ट असे असतील तर h होईल टेन्शनमध्ये असलेल्या सर्वात वरच्या बोल्टसाठी सर्वात खालचा कंस असावा म्हणून हा h आहे आणि तणावाचा विकास काहीसा अशा प्रकारे होत असेल जिथे हा न्यूट्रल अक्ष असेल h बाय 7 च्या अंतरावर पडलेले हे गृहितक आहेत म्हणून जर आपण न्यूट्रल विचारात घेतले तर या अक्षावर h भागिले 7 नंतर आपण बोल्टवरील एकूण टेन्साईल फोर्स शोधू शकतो आणि कंसावर एकूण कंप्रेसिव्ह फोर्स म्हणून आणि आपण समतोल समीकरण शोधण्यासाठी समान करू शकतो तर येथे असे गृहीत धरले जाते की कंसावर विकसित होणारी टेन्साईल फोर्स प्रमाणबद्ध असेल NA पासूनच्या अंतरावर याचा अर्थ असा की tNAयेथे अंतराने भेटणार असेल तर असे म्हणा अंतर y आहे तर t हे y सह बदलेल किंवा मी लिहू शकतो की Ti हा K गुणिले yI च्या बरोबरीचा आहे जेथे Ti हे i बोल्टवर विकसित टेन्साईल फोर्स आहे आणि yi हे लंब अंतर आहे फिरण्याच्या केंद्रापासून किंवा न्यूट्रल अक्षापासून विशिष्ट बोल्टच्या त्या केंद्रापर्यंत तर हे आपण गृहित धरू शकतो आणि नंतर आपण स्थिरांक शोधू शकतो ज्याला म्हणतात लवचिक स्थिरांक किंवा प्रमाणबद्धता स्थिरांक ज्याला मी ti बाय yi म्हणून लिहू शकतो कारण या मोमेंट ची आपण वैयक्तिक गटाची वैयक्तिक कारणामुळे मोमेंट शोधू शकतो ग्रुप मोमेंट डेव्हलप हा ti आय इनटू ti इनटू yi असेल जेणेकरून तो k गुणिले yi स्क्वेअर असेल कारण ti आय पुन्हा k गुणिले yi आहे म्हणून kyi वर्ग म्हणून प्रतिकारांची एकूण हालचाल प्रदान केली जाते टेन्शन मुळे निर्माण झालेला बोल्ट गट जर मी M डॅश लिहिला तर ही kyi वर्ग ची बेरीज होईल जेथे i हा 1 ते n च्या बरोबरीचा आहे म्हणजे n ही टेन्शन वर असलेल्या बोल्टची संख्या आहे म्हणून k yi वर्गामध्ये म्हणजे आपण k गुणिले बेरीज yi वर्ग लिहू शकतो त्यामुळे बोल्ट इंटेंशनद्वारे प्रदान केलेल्या प्रतिकारांची मोमेंट आपण अशा प्रकारे लिहू शकतो म्हणून आपण मोमेंट चे मूल्य त्याच्या टेन्साईल फोर्स च्या दृष्टीने शोधू शकतो म्हणजे मी लिहू शकतो की हालचाल ही kyi वर्ग आहे म्हणजे हा मी Ti गुणिले yi वर्ग ची बेरीज बाय yi बरोबर तर टेन्साईल फोर्स म्हणजे बोल्ट i मधील Ti टेन्साइल फोर्सची मी बेरीज करून शोधू शकतो कारण Ti हा M डॅश yiच्या बरोबरीचा आहे yi वर्ग बरोबर तर आपण शोधू शकतो की i बोल्टवर टेन्साइल फोर्स M असेल yi बाय y yi वर्गची बेरीज आता एक्स्ट्रीम बोल्ट वर टेन्साईल फोर्स जी मी अशा प्रकारे शोधू शकतो ती देखील M मध्ये घुसते yn बाय समेशन yi स्क्वेअर एक्सट्रीम बोल्ट असेल म्हणजे जर आपल्याकडे या दिशेने बोल्ट वेगळा असेल तर दिशा नंतर वेगवेगळ्या स्थानावर आणि जर हा न्यूट्रल अक्ष असेल तर हा आहे बोल्टमध्ये जास्तीत जास्त टेन्सिल फोर्स विकसित होते म्हणून जर n स्थानावर बोल्टची संख्या असेल तर तर समतोल समीकरणासाठी आपण शोधू शकतो या T म्हणजे टेन्शन मधील हा एकूण फोर्स आपण शोधू शकतो की T बरोबर आहे M डॅश गुणिले समेशन yi द्वारे बेरीज yi वर्ग मध्ये घुसतो बोल्टने घातलेली ही एकूण टेन्साईल फोर्स आहे आणि ती ह्याच्या बरोबरीची असली पाहिजे एकूण कंप्रेसिव्ह फोर्स कारण आपल्याला न्यूट्रल अक्षाबद्दल एकूण टेन्साईल फोर्स आणि एकूण कंप्रेसिव्ह फोर्स समान असणे आवश्यक आहे जेणेकरून मी अप्रत्यक्षपणे एकूण कंप्रेसिव्ह फोर्स शोधू शकेन या समीकरणावरून जे C बरोबर आहे ते शोधू शकते की समान C बरोबर T बरोबर आहे M डॅश yi बाय समेशन yi वर्ग बरोबर आणि हा C कार्यरत असेल म्हणजे जर मी स्ट्रेस वितरण काढले तर हा न्यूट्रल अक्ष आहे आणि हा एक्स्ट्रीम बोल्ट आहे जिथे टेन्साइल फोर्स Tn विकसित होत आहे आणि येथे हा भाग कंप्रेसिव्ह फोर्स आहे आणि ब्रॅकेट द्वारे वाहून नेले जाते म्हणून हे अंतर असेल असे गृहीत धरले गेले आहे की h बाय 7 तर h हे खालच्या ब्रॅकेटपासून मध्यभागी असलेले एकूण अंतर आहे सर्वात वरच्या बोल्ट h भागिले 7 तर या अंतराची सिगी इतकी असेल आणि ते 23 rd h भागिले 7 23 rd h भागिले 7 असेल याचा अर्थ तो 2h21 2h21 च्या अंतरावर कार्य करेल तर सिगी कार्य करेल 23 rd म्हणजे 2h भागिले 21 आता आपण बाह्य हालचाल शोधू शकतो जी P आहे गुणिले eP गुणिले e हा बाह्य मोमेंट आहे आणि या बाह्य मोमेंट ची आपण बरोबरी करू शकतो टेन्शन आणि कॉम्प्रेशनमधील बोल्टद्वारे मोमेंट प्रतिकार म्हणजे एकूण मोमेंट बोल्ट इंटेंशन म्हणजे m डॅश प्लस मोमेंटने प्रतिकार केलेला तो मोमेंट मी शोधू शकतो कंप्रेसिव्ह फोर्स मोमेंट द्वारे प्रतिकार कंप्रेसिव्ह फोर्स ने प्रतिकार केला तर हा एकूण मोमेंट असेल म्हणजे M हा M डॅशच्या बरोबरीचा असेल अधिक C हा एकूण आहे कम्प्रेसिव्ह फोर्स गुणिले y बार वाय बार म्हणजे y बार म्हणजे h भागिले 7 चा 23rd म्हणजे मी आपण M डॅश अधिक C शोधू शकतो आपल्याला आधीच आढळले आहे की सारांशानुसारM डॅश गुणिले yi आहे yi वर्ग जे एकूण कंप्रेसिव्ह फोर्स किंवा एकूण टेन्साईल फोर्स शिवाय दुसरे काही नाही आणि 2h भागिले 21 हे न्यूट्रल अक्षापासून बाजूस असलेल्या कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ चे sigi अंतर आहे तर ह्यातून मी शोधू शकतो की सारांशानुसार m म्हणजे m डॅश गुणिले एक अधिक समेशन yi आहे yi वर्ग गुणिले 2h भागिले 21 बरोबर म्हणून मी शोधू शकतो की M डॅशमुळात बोल्ट इंटेंशनद्वारे मोमेंट रेझिस्टंट आहे म्हणून मोमेंट चा प्रतिकार टेन्शन मध्ये बोल्टने केला म्हणजे M डॅश जे मी लिहू शकतो M डॅश समान आहे M भागिले 1 अधिक 2h भागिले 21 गुणिले yi ची बेरीज भागिले yi वर्ग तर हे असे आहे मी शोधू शकतो याचा अर्थ असा की आपल्याला येथे काय आढळले की हा M मुळात p गुणिले e आहे वास्तविक भार म्हणजे क्षमस्व पार्टिकल लोड जो अंतराने येत आहे उह ब्रॅकेटच्या उह इंटरफेसवरून ई आणि म्हणून ही पी ही एकूण बाह्य हालचाल आहे आणि एम डॅश हा बोल्ट इंटेंशनने प्रतिकार केलेला मोमेंट आहे त्यामुळे टेन्शन मधे असलेल्या बोल्टचा मोमेंट त्याच्या बाह्य मोमेंट च्या दृष्टीने शोधला जाऊ शकतो म्हणजे M डॅश हा विशिष्ट घटकाद्वारे Mच्या बरोबरीचा आहे तर जेथे M हा एकूण मोमेंट आहे याचा अर्थ बाह्य मोमेंट आणि M भागिले 1 अधिक 2h भागिले 21 गुणिले बेरीज yy yi भागिले बेरीज yi वर्ग तर याचा अर्थ बोल्ट गटाने घेतलेल्या मोमेंट चा अंश स्थितीवर अवलंबून असेल ज्या बोल्ट्सचा वर्ग yi आणि yi आहे बोल्टच्या स्थितीची संख्या आणि त्यानुसार त्यावर आपण शोधू शकतो की बोल्ट्सद्वारे मोमेंटचा अपूर्णांक किती आहे म्हणून हे आपण कसे विश्लेषण करू शकतो आता आपण बोल्टवरील जास्तीत जास्त टेन्साईल फोर्स शोधू की जास्तीत जास्त टेन्साईल फोर्स किती असेल कमाल टेन्साइल फोर्स एक्स्ट्रीम बोल्ट वर विकसित होईल म्हणजे जर आपण पाहिले तर हे h बाय 7 आहे आणि एकूण h आहे आणि जर आपण येथे पाहिले तर बोल्ट या स्थितीत आहेत अशा स्थितीत ते येथे कुठेतरी आहे आता जास्तीत जास्त टेन्साईल फोर्स विकसित होईल एक्स्ट्रीम बोल्ट कारण आपण सांगितले की बोल्टचे टेन्शन प्रमाणबद्ध असल्याचे गृहीत धरले जाते न्यूट्रल अक्षापासूनचे अंतर म्हणून ते अंतरानुसार बदलेल म्हणजे कमाल या एक्स्ट्रीम बोल्ट मध्ये विकसित होईल आणि मी T मॅक्सची गणना M डॅश गुणिले वाय मॅक्स म्हणून करू शकतो बेरीज yi वर्ग बरोबर तर या सूत्रावरून y मॅक्स हे एक आहे हे y मॅक्स हे असेल आणि हे मूल्य दुसरे काही नसून 6 गुणिले 7 गुणिले h 6 गुणिले 7 असेल h कारण जर हे hबाय 7 असेल तर हे 6 गुणिले 7 गुणिले hबरोबर असेल बोल्टमधील जास्तीत जास्त टेन्शन मी या सूत्रावरून शोधू शकतो आणि कुठे M डॅश आधीच आहे आपल्याला आढळले आहे की M डॅश हे p गुणिले e भागिले 1 अधिक 2h भागिले 21 गुणिले बेरीज yi बाय समेशन yi वर्ग हा M डॅश असेल तर अशा प्रकारे आपण M डॅश म्हणू शकतो म्हणून एकदा मला M डॅश मूल्य सापडले की मी त्यावर जास्तीत जास्त बोल्ट वरचा टेन्साईल फोर्स शोधू शकतो बरोबर आता मी रचनेच्या पायऱ्यांकडे जाईन म्हणजे मला माहित नव्हते की मला टेन्शन दिला गेला आहे आणि जे एका ब्रॅकेट ला जोडलेले आहे आणि नंतर हे ब्रॅकेट एक बाह्य साधन आहे e च्या अंतरावर p चा इसेंट्रिक भार आता बोल्टची संख्या किती असावी याचा अर्थ मला माहित नाही की बोल्टची संख्या किती असावी हे मला शोधायचे आहे म्हणून जर p आणि e असेल तर नंतर बोल्टची संख्या कशी शोधायची ते दिले तर सुरुवात कशी करायची म्हणजे आपण काय करू शकतो रचना पायऱ्या म्हणून लिहू शकतो जेणेकरून प्रथम आपण काय करू शकतो की आपण नाममात्र डोम निवडू शकतो बोल्टचा व्यास म्हणजे जेव्हा बोल्टचा व्यास निवडला जातो प्रथम बोल्टचा व्यास आपल्याला निवडावा लागेल कारण त्या आधारावर आपण p अंतरनिवडू शकतो आणि h अंतर pअंतर आणि h अंतर त्यानुसार आपण शोधू शकतो म्हणून d याचा अर्थ नाममात्र व्यासानुसार आपण p 25 d शोधू शकतो आणि e 15 च्या बरोबरीचा आहे d0 यासारखे बरोबर मग आपण पुढील टप्प्यात डिझाइन शिअर स्ट्रेंथ शोधू शकतो हे डिझाइन शिअर स्ट्रेंथ मोजते नाममात्र व्यासानुसार गणना करा आपण डिझाइन शिअर स्ट्रेंथ शोधू शकतो आपण बोल्टची संख्या निवडू शकतो आपण बोल्टची संख्या कशी निवडावी आता बोल्ट लाइनची संख्या निवडा म्हणजे प्लॅनमध्ये आपण पाहिले तर बोल्ट लाइनची संख्या किती असेल तर या प्रकरणात ही एक आहे ही दुसरी ओळ आहे या प्रकरणात n डॅशमध्ये 2 असेल त्यामुळे बोल्ट लाइन N डॅशची संख्या आपण निवडू शकतो हे बोल्ट लाइनच्या संख्येवर अवलंबून आहे या रुंदीच्या आधारावर आपण ठरवू शकतो की उपलब्ध रुंदी किती आहे आणि आपल्याला विशिष्ट n अंतर आणि काही अंतर प्रदान करावे लागेल जे अंतर प्रदान करायचे आहे आणि त्यानुसार एकतर आपण बोल्ट लाइनला चांगले देऊ शकतो किंवा 3 बोल्ट लाइन म्हणजे सदस्याच्या संरचनेच्या प्रकारानुसार आपण निवडणार आहोत त्यावर अवलंबून आपल्याला बोल्टची संख्या ठरवायची आहे सामान्यतः आपण बोल्टची संख्या सर्वसाधारणपणे 2 मानतो आणि नंतर एकदा आपल्याला हे समजले की आपण हे करू शकतो इसेंट्रीसिटी मुळे होणाऱ्या बाह्य हालचालीचा मोमेंट आपण शोधू शकतो की M p गुणिले e पुढील टप्प्यातसमान असेल आपण अंदाजे प्रति ओळ बोल्टची संख्या शोधू शकतो हे सूत्र हे सूत्र तुम्हाला आधीच्या वर्ग व्याख्यानापासून माहित आहे जेव्हा बोल्ट गटांना इसेंट्रिक भार सहन करावा लागतो मग संख्या कशी शोधायची जेव्हा बोल्ट्स प्लेन लोडमध्ये साधनांच्या अधीन असतात तेव्हा क्षमस्व ज्याची आपण आधी चर्चा केली आहे त्या प्रति रेषेच्या बोल्टची संख्या कशी मोजायची तर अशाच प्रकारे आपण येथून प्रत्येक ओळीतील बोल्टची संख्या शोधू शकतो सूत्र जे n आहे ते 6M च्यावर्ग मुळाच्या बरोबरीचे आहे भागिले n गुणिले p गुणिले Vs Vsdb माफ करा Vd Vdsb बरोबर मग आपण बोल्ट कॉम्प्युट शिअर फोर्समध्ये शिअर फोर्स शोधू शकतो म्हणजे बोल्ट Vsb मध्ये येणारा शिअर फोर्स काय आहे जो आपण ठळकपणे शोधू शकतो प्रत्येक बोल्ट समान प्रमाणात भार वाहून नेत आहे अशी धारणा किती आहे तर एकूण भार p आहे आणि बोल्टची एकूण संख्या l आहे तर आपण काय आहे हे शोधू शकतो प्रत्येक बोल्टमध्ये येणारा फोर्स म्हणजे Vsb ती एकूण संख्या असेल Pबाय n डॅश गुणिले n जेथे n डॅश ही बोल्टच्या संख्येइतकीच आहे आणि n हे प्रत्येक रेषेतील बोल्टच्या संख्येइतकेच आहेत त्यामुळे यावरून आपण शोधू शकतो पुढील 6 अवस्थांमध्ये आपण बोल्ट Tdbची रचना टेन्साईल स्ट्रेंथ शोधू शकतो ही बोल्टची डिझाइन टेन्साईल स्ट्रेंथ आहे म्हणून बोल्टची डिझाइन टेन्साईल स्ट्रेंथ देखील आपण मोजू शकतो मग आपण काय शोधू शकतो ते आपण मोजू शकतो की अत्यंत क्रिटिकल स्थितीवर टेन्साईल फोर्स किती आहे बोल्ट Tb म्हणजे T मॅक्स मुळातTb हा Tमॅक्स आहे यापूर्वी आपणT ची कमाल गणना केली आहे म्हणजे टेन्साइल फोर्सची गणना करा Tb हे अत्यंत क्रिटिकल बोल्टमधील टेन्साइल फोर्स आहे बरोबर तर हे आपण पुढे करू शकतो आपल्याला Vsb शीअर फोर्स वर विकसित होते की नाही हे तपासावे लागेल बोल्ट वैयक्तिकरित्या तो बोर्ड Vdsb आणि Tbवरील डिझाइन शिअर फोर्स पेक्षा कमी असावा बोल्टमधील जास्तीत जास्तटेन्साईल फोर्स जीTdb पेक्षा कमी असावी ही डिझाइन आहे बोल्टवर टेन्साइल फोर्स आणि नंतर आपण जे पाहू शकतो ते ऐकू येते हे शिअर आहे आणि हे टेन्शन आहे का म्हणून एकत्रितपणे तुम्हाला पुन्हा तपासावे लागेल की तुम्हाला एकत्रित शिअर तपासावे लागेल आणि इंटरॅक्शन सूत्र वापरून ताण जे Vsb भागिले Vdsb संपूर्ण वर्ग अधिक Tb भागिले Vsb आहे Tdb संपूर्ण वर्ग जो 1 पेक्षा कमी असावा तर एकदा हे तपासले की याचा अर्थ असा आहे की बोल्टची संख्या ठीक आहे असे गृहीत धरल्यास व्यास समजा बोल्ट्सचे प्रमाण ठीक आहे म्हणून सारांश देण्यासाठी आपण डिझाइन स्टेप च्या अधिकारांसाठी अशा प्रकारे जाऊ शकतो हे पुन्हा एकदा मी या स्लाइडमधून जाईल जी डिझाइनच्या पायऱ्या आहेत प्रथम आपण बोल्टचा ल्युमिनल व्यास ठरवू आणि नंतर प्रदान करू प्रथम आपण निवडू बोल्टचा ल्युमिनल व्यास आणि कोणत्या एज वरील अंतर योग्य आहे ते प्रदान करा मग आपण गणना करू शिअर स्ट्रेंथVdsb ज्याची मी चर्चा केली आहे की मी पुन्हा एकदा आठवण करून देत आहे रचनेच्या पायऱ्या जेणेकरून जेव्हा भार आत असेल तेव्हा आपण बोल्ट समूहाची योग्य रचना करू शकू प्लेन मधून बाहेर बोल्ट गटाकडे मग आता बोल्ट रेषेची संख्या निवडा जी n डॅश आहे आणि बाह्य मोमेंट आपण मोजू शकतो भार केंद्रीत असल्यामुळे आपण प्रति बोल्टची अंदाजे संख्या शोधू शकतो या सूत्रातील n ही रेषा 6M च्या वर्गमूळाच्या बरोबरीची आहे n गुणिले p गुणिले Vsdb रचनेच्या पायऱ्या एक एक करून लक्षात ठेवाव्या लागतील जेणेकरून मी योग्यरित्या शोधू शकेन बोल्टमधील शिअर फोर्स ची गणना करण्यासाठी जाऊ शकतो म्हणून एकदा आपण शिअर फोर्स ची गणना केली की आपण पुढील पायरीवर जाऊ शकतो जी गणना आहे बोल्ट Tdb ची डिझाइन टेन्साईल स्ट्रेंथ जी आपण शोधू शकतो आणि पुढे आपण शोधू शकतो तसेच TbTb हे एक्स्ट्रीम बोल्ट वरील टेन्साईल फोर्स आहे ज्याचा अर्थ सर्वात वरचा आहे बोल्ट जो जास्तीत जास्त टेन्साईल फोर्स वाहून नेईल म्हणून एकदा आपल्याला हे समजले की Tb नंतर वैयक्तिकरित्या आपण हे तपासू शकतो की Vsb कमी Vdsbअसायला हवा आणि Tb Tdb पेक्षा कमी असायला हवा आणि तुम्ही देखील या इंटरॅक्शन सूत्राचा वापर करून शिअर आणि टेन्शन यांचे संयोजन तपासावे लागेल जे हे आहे Vsb भागिले Vdsb संपूर्ण वर्ग अधिक Tb भागिले Tdb संपूर्ण वर्ग समान आहे 1 पेक्षा कमी त्यामुळे जर आपल्याला आढळले की Vsb हे Vdsb पेक्षा जास्त आहे किंवा Tb हे Tdb पेक्षा जास्त आहे तर आपल्याला त्यासाठी जावे लागेल इंटरॅक्शन सूत्र ची दुसरी फेरी म्हणजे आपल्याला संख्या वाढवावी लागेल बोल्ट्स प्रति बोल्ट लाइन म्हणून जर आपण पाहिले की वैयक्तिकरित्या शिअर मुळे शिअर फोर्स मोमेंट शी निगडीत भार किंवा टेन्साईल फोर्स ही बोल्टच्या डिझाइन क्षमतेपेक्षा जास्त असते इंटेन्शन आणि शिअर मग आपल्याला बोल्टची संख्या वाढवावी लागेल किंवा आपल्याला वाढवावी लागेल बोल्टचा व्यास जे काही योग्य वाटते ते त्यानुसार आपण याचा अर्थ काढू शकतो मग आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की Vsb हे Vdsbपेक्षा कमी आहे आणि Tb Tdbपेक्षा कमी आहे म्हणजे बोल्टवर येणारी शिअर फोर्स P बाय nआहे ती शिअर स्ट्रेंथ पेक्षा कमी असावी हे डिझाइन शिअर फोर्स शिअर स्ट्रेंथ च्या क्षमतेपेक्षा कमी असावे आणि त्याचप्रमाणे बोल्टची टेन्साईल कॅपॅसिटी Tdb ही टेन्साईल पेक्षा जास्त असावी एक्स्ट्रीम बोल्ट वर येणारा फोर्स जी आपल्याला वैयक्तिकरित्या तपासावी लागेल तसेच आपल्याला इंटरॅक्शन फॉर्म्युला तपासावा लागेल ज्याचा अर्थ असा आहे की बोल्ट शिअर करत आहेत आणि एकाच वेळी टेन्शन म्हणजे एका वेळी म्हणजे आपल्याला एकत्रित शिअर तपासावे लागेल आणि टेन्शन आणि जर तो 1 पेक्षा कमी नसेल तर पुन्हा आपल्याकडे 2 बोल्ट आहे किंवा आपल्याला बोल्टचा व्यास वाढवावा लागेल आणि नंतर आपल्याला सर्व पुन्हा गोष्टी तपासावे लागेल पुन्हा एकदा आणि आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की ते 1 पेक्षा कमी येत आहे तर अशा प्रकारे आपण डिझाइनसाठी जाऊ शकता ही मुळात ट्रायल एंड एरर पद्धत आहे म्हणून आपण एक प्रारंभ करू प्रति बोल्ट रेषेची अंदाजे संख्या नंतर आपण तपासू की ते ठीक आहे की नाही जर ते ठीक नसेल तर आपल्याला पुन्हा बोल्टची संख्या वाढवावी लागेल म्हणून ती एक प्रक्रिया आहे